हे गणिताच्या भाषेत टाकू या आता आपल्याला रेषात्मक लिनिअर बीजगणित आवश्यक आहे तर येथे आपले रेखीय बीजगणित असलेले ज्ञान कार्य करेल तर रेखीत बीजगणित केलेल्या आपल्यापैकी आपण आता वरपासून प्रारंभ करूया त्यांना माहित आहे की जर ऑपरेटरमध्ये भिन्नता किंवा एकीकरण असेल तर मग ते ऑपरेटर कोणते आहे विद्यार्थीः रेखीय ऑपरेटर ते एक लिनिअर ऑपरेटर आहे बरोबर म्हणूनच ज्याने कोणी रेखीय बीजगणित चा मूलभूत कोर्स घेतलेला आहे त्याला माहित आहे की तो ऑपरेटर एक रेषीय ऑपरेटर आहे आपल्याकडे आत्तापर्यंत ज्या प्रकारचे ऑपरेटर आहेत ते पाहिलेले आहेत ∇2 k2 differentiation ऑपरेटर तिथे आहे मग जेव्हा आम्ही integration कडे गेलो तेव्हा त्याच्या आत एक अविभाज्य चिन्ह होते तर तिथे फक्त integration आहे differentiation आहे तिथे घातांकासारखे किंवा तत्सम असे काहीच फॅन्सी नाहीये तर संगणकीय इलेक्ट्रोमॅग्नेटिक्समध्ये आपल्याला प्राप्त होणारे ऑपरेटर रेषीय ऑपरेटर आहेत आणि याविषयी मोठा दिलासा किंवा मोठ्या प्रमाणात बचत करण्याची कृती म्हणजे रेषीय ऑपरेटर आपण लिनियर बीजगणिताच्या भाषेत बोलू शकतो तर रेखीय बीजगणिताची सर्व साधने या समस्येवर लागू केली जाऊ शकतात जर आपले ऑपरेटर रेखीय नसते तर अवघड झाले असते तर आपण येथे अगदी सामान्य समस्या घेऊ L इथे एखादे ऑपरेटर आहे जे ϕ वर कार्य करते आणि f मिळते म्हणून नेहमीचे स्पष्टीकरण म्हणजे आम्ही वापरत असलेले हे ज्ञात आहे आणि हे येथे किंवा त्याऐवजी आपल्याला पाहिजे आहे ऑपरेटरच्या बाबतीत आत्ता आपण काहीही वेगळं करत नाहीये हे फक्त एक ऑपरेटर आहे ठीक तर कोणताही ऑपरेटर काय करतो एका स्पेस पासून दुसर्या स्पेसवर घेऊन जाईल आणि हा ऑपरेटर एखादा स्पॅसे घेतो ज्याला आपण v म्हणू शकतो आणि इथला ऑपरेटर जो कि L आहे तो एक दुसरा स्पॅसे घेतो ज्याला w असे म्हणू कमीतकमी f हा या स्पॅसे मध्ये आहे अशी अपेक्षा करू तर मी काय वर्णन करीत आहे ते असे आहे की मला इथे f and ϕ लिहू देऊ नये तर L येथे एक असा ऑपरेटर आहे जो एका जागेला दुसर्या जागेवर नेतो तर डाव्या बाजूला स्पेस म्हणजे त्याला डाव्या बाजूला असलेल्या स्पेस काय म्हणतात डोमेन म्हणतात बरोबर तर मी यास एक डोमेन म्हणू आणि डोमेन योग्य श्रेणीत मॅप करेल तर हि ती श्रेणी आहे ठीक आहे तर त्याकरिता डोमेन चिन्हD आणि श्रेणी चिन्ह R आहे बरोबर आता आपण discreteच्या विश्वाकडे जाऊयात म्हणून जेव्हा आपण या कॉन्स्टन्ट स्पॅसे ला V आणि W वर discretize करतो ते देखील discretize होते तर ते एक मर्यादित आयामी वेक्टर स्पेस बनते तर ते VN बनते आणि तसेच व हा Wn बनतो तर हे मर्यादित आयामी वेक्टर स्पेस आहेत वेक्टर स्पेसचे वैशिष्ट्यीकृत करण्यासाठी सर्वात मूलभूत कोणता ब्लॉक आहे विद्यार्थीः मूलभूत कार्ये बेसिस function बरोबर तर बेसिस फंक्शन म्हणजे बेसिस फंक्शनच्या सेटद्वारे हे वैशिष्ट्यीकृत होते चला तर त्यांना bn असे म्हणू ठीक n हा १ ते N आहे ठीक आहे आपल्याला याची आवश्यकता देखील नाही हे N वेक्टर वेक्टर स्पॅसे characterize करतील आणि या न वेक्टर ला characterize करण्यासाठी कशाची आवशकता आहे विद्यार्थी बरोबर तर सर्वप्रथम ते लिनिअरली स्वतंत्र असावेत आणि दुसरं म्हणजे विद्यार्थीः ऑर्थोगोनल ऑर्थोगोनल नसावे माझ्याकडे नॉन ऑर्थोगोनल आधार देखील असू शकतात मग मी वेक्टरच्या सेटला वेक्टर स्पेसचा आधार कधी म्हणणार विद्यार्थीः त्या वेक्टरचा जो स्पॅन आहे तो त्यांनी संपूर्ण वेक्टरची जागा योग्यरित्या विस्तृत करावी म्हणून उदाहरणार्थ मी तुम्हाला तीन आयामी जागा x वेक्टर आणि y वेक्टर दिल्यास ते एक लिनिअरली स्वतंत्र आहेत परंतु ते तीन आयामी जागेचा विस्तार नाही करणार तर या वेक्टर्सनी एकत्रित केल्याने वेक्टरची जागा पूर्णपणे विस्तृत असावी म्हणूनच या दोन गोष्टींची आवश्यकता आहे बेसिस हे बऱ्यापैकी सोपे आहे आपल्याला आधीपासूनच माहिती आहे परंतु आम्ही औपचारिकपणे गणिताच्या भाषेत ठेवले आहे म्हणूनच डोमेनसाठी मला आधार पाहिजे आणि श्रेणीसाठी देखील मला बेस आवश्यक आहे तर मी त्या डोमेनसाठी आधारभूत वेक्टरच्या संचाला कॉल करणार आहे ज्याला मी bn चिन्ह देणार आहे तर आणि श्रेणीसाठी मी थोडा वेगळा प्रतीक वापरणार आहे मी त्यांना tn म्हणतो ठीक म्हणून हे लक्षात ठेवण्याचा मार्ग म्हणजे नंतर काय घडेल ते म्हणजे या डोमेनसाठी मी या आधारावर बेसिस फंक्शन्स कॉल करणार आहे आणि या श्रेणीसाठी मी ही टेस्टिंग फंक्शन्स कॉल करणार आहे म्हणूनच अक्षरे b आणि t घेतलेली आहेत तर मग हे स्पष्ट होईल की ही अक्षरे किंवा शब्द बेसिस आणि टेस्टिंग आहेत हे समीकरण सोडविण्याकरिता जर मी येथे मूळ समीकरणाकडे परत गेलो आणि मी असे म्हणतो की मला याचे सोल्युशन द्या तर रेखीय बीजगणिताच्या अगदी सुरूवातीस हे समीकरण सोडविण्यास तुम्ही काय म्हणाल f वर कोणती कंडिशन पाहिजे विद्यार्थीः ते एका श्रेणीत पाहिजे श्रेणी बरोबर जर मी हे सोडवण्यास सक्षम असेल तर f हे समीकरण या श्रेणीच्या आत असले पाहिजे अन्यथा L कोणत्याही गोष्टी सोबत जुळणार नाही आणि मला f मिळणार नाही तर f हा L च्या श्रेणीमध्ये असणे आवश्यक आहे जे एक प्रकारे साहजिकच आहे परंतु मी तसे सांगत आहे ठीक आहे तर हे रेखीय बीजगणिताचे संक्षिप्त पुनरावलोकन करण्याचा एक प्रकार आहे जे आपण वापरू कारण क्षणांची संपूर्ण पद्धत केवळ रेखीय बीजगणित पासून एक अतिशय छान साधन आहे ते बेस वेक्टर वापरते आणि ते inner productsचा वापर करते यापेक्षा जटिल काहीही नाही हे ठीक आहे का